या आठवड्याच्या सुरुवातीला आपण चर्चा केली की खरंच जनुके महत्त्वाची आहेत का उपलब्ध वातावरण आणि परिस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे का किंवा हे दोन्ही घटक आपापली भूमिका निभावत असतात का वास्तविक पाहता या दोघांचाही संगम आपल्याला दिसून येतो नंतर आपण बुद्धिमत्ता या घटका विषयी जाणून घेतले आता पुढे जाण्याआधी तुम्ही ही चित्रफित बघा तुम्ही या ठिकाणी या प्रसिद्ध खेळाडू ने केलेली उत्तुंग कामगिरी बघितली विचार करा की पी सिंधू अशा उत्तम पद्धतीने कशी काय खेळू शकते त्याचे श्रेय तिच्या जनुकांना द्यायचे कि तीला मिळालेल्या वातावरणाला वास्तविक श्रेय हे दोन्ही घटकांना जाते तिची बुद्धिमत्ता ही उत्तम दर्जाची असल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टी शिकणे आणि त्यावर काम करणे शक्य झाले त्यासाठी लागणारे कौशल्य तिने काळानुरूप प्रशिक्षणादरम्यान प्राप्त केले आपण येथे 21 वर्षाच्या उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडूचे उदाहरण घेतले जिने रिवो ऑलिंपिक खेळांमध्ये भारतासाठी रजत पदक जिंकले येथे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचे आहे की आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी गुण नक्कीच असतात ज्यांना आपल्याला योग्य वातावरणामध्ये योग्य प्रशिक्षण घेऊन अधिकाधिक उत्तम बनवायचे असते येथे आपण एप्टीट्यूड बद्दल बोलणार आहोत एप्टीट्यूड हा असा एक गुणधर्म आहे जो आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्याची क्षमता सांगत असते निश्चितपणे कौशल्य संपादन करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज भासतेच जसे एखाद्या विशिष्ट भाषेवर प्रभुत्व संपादन करणे किंवा संगीतकार बनणे किंवा एखादे यांत्रिक कार्य कुशल पणे करणे इत्यादी जेव्हा तुम्ही एखाद्या भाषेवर प्रभुत्व संपादन करता आणि दुसऱ्या एखाद्या नवीन भाषेशी तुमची ओळख होते तेव्हा तुम्ही ती भाषा पण आत्मसात करण्याचा प्रयत्न करता त्यासाठी लागणारे कौशल्य सुद्धा तुम्ही संपादन करता उदाहरणार्थ तुम्ही संगीत शिकवणीला प्रवेश घेता तेथे बरेच विद्यार्थी संगीत शिकण्यासाठी आलेले असतात परंतु त्यापैकी एक किंवा दोनच श्रेष्ठ किंवा उत्तम संगीतकार बनू शकतात ज्याप्रमाणे बरेच मुलं किंवा मुली बॅडमिंटन शिकण्याचा प्रयत्न करतात ते घरातच बॅडमिंटन खेळतात सुद्धा काही तर शिकवणी वर्गाला सुद्धा प्रवेश घेतात त्यापैकी काही राज्य पातळीवर खेळतात तर काही राष्ट्रीय पातळीवर ठेवतात परंतु मोजकेच त्या क्षेत्रामध्ये नाव कमवितात एप्टीट्यूड ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्यास मदत करते आणि प्रेरित सुद्धा करते त्यासाठी योग्य वातावरण आणि प्रशिक्षण याची गरज असतेच परंतु या गुणधर्मामुळे क्षमता वाढीस लागून ध्येय गाठण्यास मदत होते एप्टीट्यूड एखादे विशिष्ट काम विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट पातळीवर जाऊन करण्यास मदत करते आपण बॅडमिंटन खेळू शकतो परंतु ज्याप्रमाणे पी व्ही सिंधू खेळते त्या पातळीवर जाऊन खेळू शकत नाही तसेच आपण गिटार वाजवू शकतो परंतु एक ख्यातनाम संगीतकार बनू शकत नाही एखाद्या नामवंत संगीतकार या प्रमाणे आपण वाद्य वाजवू शकत नाही काही लोक एखाद्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये नाव कमवितात पुन्हा आपण त्याच प्रश्नाकडे वळू एप्टीट्यूड हा जन्मता मिळणारा गुण आहे की तो उपलब्ध वातावरणातून निर्मित होतो खरं पाहता या प्रश्नाचे उत्तर देणे अतिशय कठीण आहे रिओ ऑलिम्पिक मधील आणखी एक उदाहरण बघा 23 वर्षीय साक्षी मलिक ने कुस्तीमध्ये भारतासाठी रजत पदक जिंकले या खेळ प्रकारांमध्ये ऑलिंपिक मध्ये पदक मिळविणारी ती पहिलीच भारतीय महिला होय तिच्या आईने दिलेल्या साक्षात्कारमध्ये सांगितले की त्यांच्या घरांमध्ये कुठल्याही प्रकारचे कुस्ती या खेळाचे वातावरण नव्हते तिची कामगिरी ही निश्चितच ऐतिहासिक होती परंतु ती सांगते की साक्षीचे आजोबा हे कुस्ती खेळायचे इथे बरेच लोक हा निष्कर्ष काढू शकतात कि तीला कुस्ती या खेळाचा वारसा लाभलेला आहे म्हणून पी व्ही सिंधू चे उदाहरण घ्या सिंधू मध्ये बॅडमिंटन या खेळाविषयी असलेला उत्साह आणि आकर्षण आणि त्याच प्रमाणे हिला लाभलेले पुलेला गोपीचंद चे उत्कृष्ट प्रशिक्षण गोपीचंद हे स्वतः सुद्धा एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू राहिलेले आहेत आपण जर हे दोन्ही उदाहरणं बघितली तर आपल्याला असे दिसून येते की दोघांनाही मिळालेले वातावरण हे वेगळे होते परंतु दोघांनीही ऑलिंपिकमध्ये पदक कमविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली एप्टीट्यूड हे निश्चितपणे कौशल्य संपादन करण्याची क्षमता आहे एकाच्या परिवारामध्ये तो विशिष्ट खेळ खेळणारे होते तर दुसऱ्याच्या परिवारामध्ये असं नव्हतं परंतु दोघींनीही आपल्या या क्षेत्रामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली कारण त्यांनी ते कौशल्य संपादन केलेलं होतं योग्य प्रशिक्षण आणि मेहनत यांच्या जोरावर कौशल्य संपादन करून यश मिळविता येते एप्टीट्यूड कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत करते कुणी बॅडमिंटनमध्ये तर कुणी कुस्तीमध्ये कार्यक्षमता पणास लावून यश संपादन करते परंतु आपण जर त्यांचे स्थान बदलले तर ते अपयशी होतील जर आपण साक्षीला बॅडमिंटन खेळायला लावले आणि सिंधूला कुस्ती खेळायला लावले तर हे निश्चितच भयानक आणि विचित्र कार्य असेल जर तुम्ही मला बॅडमिंटन किंवा कुस्ती असे पर्याय दिले तर मी निश्चितच अपयशी होईल एप्टीट्यूड तुमची कार्यक्षमता वाढीस लावून एखाद्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळवून देते जेव्हा तुमच्याकडे हे कौशल्य असते तेव्हा लोक तुम्हाला सर्वोत्तम पैकी एक असे समजतात तेव्हा तुम्ही सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर बनत असता सचिन तेंडुलकरच्या जीवनामध्ये त्याचा मोठा भाऊ त्याला प्रशिक्षणासाठी उत्तम कोच कडे घेऊन जातो आणि नंतर तोच त्याला उत्तम प्रशिक्षण देतो म्हणून एखाद्या हिऱ्या सारखे चमकण्यासाठी उत्तम प्रशिक्षण गरजेचे असते उत्तम प्रशिक्षण तुमच्या मधे कौशल्य वाढीस लावते आणि या कौशल्याचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करत असतात एखाद्या विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये करत असता ते क्षेत्र क्रीडा क्षेत्र असू शकते किंवा जीवनामध्ये येणाऱ्या समस्या असू शकतात अशा वेळी लोक तुमच्या टॅलेंटला सलाम करतात आपण काही संज्ञा बघू ज्याच्या मदतीने आपण एप्टीट्यूड आणि कन्स्ट्रक्ट यांमधील फरक निश्चित करू शकतो एखाद्याच्या जीवनातील यशाचा आलेख आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला हे कळून येते की एप्टीट्यूड बरोबरच त्याच्यामध्ये असलेले कौशल्य सुद्धा या यशासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे एखाद्या व्यक्ती संदर्भात त्याचे नातेवाईक आई वडील आणि शेजारी हे आवर्जून सांगतात की या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये लहानपणापासूनच संगीताची आवड होती या मुलीला आधीपासूनच गायनामध्ये आवड होती परंतु त्यासाठी एक विशिष्ट कौशल्य विकसित करावे लागते हेही तितकेच महत्त्वाचे आहे परंतु जर तुम्हाला मेकॅनिक व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि स्वतःला त्यासाठी तयार करावे लागते त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखादे कौशल्य विकसित करता तेव्हा ते तुम्ही वापरत सुद्धा असता तुम्ही समस्या सोडवू शकता आणि त्यातून तुमची सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते म्हणजेच तुम्ही जे काही प्राप्त करता ते तुम्ही काही गोष्टी शिकून प्राप्त केलेले आहे यातून तुमची सकारात्मक ऊर्जा वाढीस लागून तुम्हाला ते काम अधिक आणि अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची प्रेरणा मिळते जेव्हा तुम्ही एप्टीट्यूड आणि कौशल्य याचा वापर करून एखाद्या पातळीवर पोहोचता तेव्हा या दोन्ही गोष्टी एकाच दालना मध्ये समाविष्ट केल्या जातात आणि ते म्हणजे एप्टीट्यूड असे म्हटले जाते की तुमच्यात या विशिष्ट गोष्टीसाठी एप्टीट्यूड आहे मग सोबतच तुम्ही कौशल्य सुद्धा प्राप्त करून घेता आणि त्या क्षेत्रामध्ये यश संपादन करता तुमचे यश हे इतरांच्या तुलनेमध्ये किती तरी अधिक असते जर तुम्हाला कोणी सांगितले की तुमच्या यशासाठी तुम्हाला तुमच्या टॅलेंट ला श्रेय द्यावे लागेल किंवा तुम्ही घेतलेली कठोर मेहनत किंवा प्रशिक्षण याला श्रेय द्यायचे हे ठरवणे फार कठीण आहे तुमच्या यशासाठी टॅलेंट किंवा प्रशिक्षण काय जबाबदार राहील यावर बरेच लोक म्हणतील की हे दोन्ही गोष्टींमुळे शक्य झाले कारण मेहनत केल्याशिवाय टॅलेंट कामाचे नाही आणि टॅलेंट शिवाय मेहनतीचे फळ मिळत नाही येथे आपण दोन अत्यंत जवळचे कन्स्ट्र बघणार आहोत एक म्हणजे इंटेलिजन्स आणि दुसरे म्हणजे एप्टीट्यूड इंटेलिजन्स विषयी आपण मागच्या व्याख्यानांमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे इंटेलिजन्स हा आपल्या मानसिक पातळी साठी महत्त्वाचा घटक आहे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची क्षमता आणि मानसिक क्षमता मॅप करतो तेव्हा आपल्याला आईक्यू मिळतो आणि याचा आधार घेऊन आपण लोकांच्या काम करण्याच्या परिणामांची चर्चा करतो यावरच आधारित आपण लोकांना अंडर स्कोरर किंवा हाय स्कोरर म्हणतो एप्टीट्यूड मध्ये बरेच घटक अंतर्भूत असतात आणि हे घटक एकमेकांवर अवलंबून असतात या संदर्भातील काही उदाहरणे आपण पुढे बघणार आहोत असे समजा की तुमचा आणि माझा आईक्यू सारखा आहे आणि आपण दोघे जर एकच काम करीत आहोत तर आपल्या दोघांचीही पद्धती आणि परिणाम हे वेगवेगळे असू शकतात एक हा दुसऱ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करेल आपण आणखी एक उदाहरण बघू तुमचा आणि माझा आईक्यू हा सारखा आहे तुम्ही एक चांगले पायलट बनू शकता तर मी एक चांगला डॉक्टर बनू शकतो या दोन्ही क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रकारचे कौशल्य असणे गरजेचे असते आपल्या दोघांची ही इंटेलिजन्स पातळी ही सारखी होती परंतु माझी आवड आणि तुमची आवड ही वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी राहिलेली आहे एप्टीट्यूड व्यक्तीमधील वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करते इंटेलिजन्स आंतर वैयक्तिक वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करते आईक्यू मोजण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि प्रणाली विकसित केल्या गेलेली आहे आणि त्या आधारावर मला हे सांगितले जाते की तुमचा आईक्यू हा 70 पेक्षा कमी आहे म्हणून तुम्ही या वर्ग प्रकारांमध्ये मोडता किंवा तुमचा आईक्यू हा 120 पेक्षा कमी आहे म्हणून तुम्ही या वर्ग प्रकारामध्ये मोडता माझ्या स्कोर कडे बघताना एक मूळ तत्व वापरल्या गेले आहे परंतु एप्टीट्यूड च्या संदर्भात हे खरे नाही एप्टीट्यूड चे परीक्षण एक वैयक्तिक प्रक्रिया आहे यांत्रिक काम करणारा अवकाशीय काम करणारा भाषेच्या संदर्भात काम करणारा किंवा क्लरिकल कार्य करणारा मी एकच व्यक्ती आहे एखाद्या क्षेत्रातील माझ्या एप्टीट्यूड स्कोअर ची तुलना ही दुसऱ्या क्षेत्रातील एप्टीट्यूड स्कोअर सोबत होते आणि मला सांगितले जाते कि मी या या क्षेत्रामध्ये जास्त उत्तम पद्धतीने कार्य करू शकतो हा इंटेलिजन्स आणि एप्टीट्यूड मधील फरक आहे तुम्ही जर यशाच्या चाचण्या केल्या तर तुम्हाला कळेल की एप्टीट्यूड मुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेले आहे असे करतांना कौशल्य आणि ज्ञान याचे मूल्यांकन केले जाते चाचण्या प्रश्नमंजुषा किंवा परीक्षा या माध्यमातून हे ठरविले जाते शेवटी तुम्ही ज्ञान प्राप्त करून एखादी गोष्ट शिकून घेता परीक्षेअंती तुम्हाला एक स्कोअर मिळतो आणि तो तुमचा यशाचा स्कोअर असतो त्याच्याशी तुलना केल्यास एप्टीट्यूड टेस्ट ही वेगळी असते यामध्ये तुमची ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करून घेण्याची क्षमता याचे मूल्यमापन केल्या जाते एक म्हणजे द्रव बुद्धिमत्ता आणि दुसरे म्हणजे स्फटिकरुपी बुद्धिमत्ता द्रव बुद्धिमत्ता ही गोषवारा विचार आणि तर्क प्रभावी समस्या सोडवणे आणि सामरिक विचार यावर लक्ष केंद्रित करते या गोष्टी तुम्हाला अधिक कुशल आणि हुशार बनविते जेव्हा तुम्ही स्वतःला विविध कार्यांमध्ये गुंतून घेता किंवा लोकांशी चर्चा करता तेव्हा तुम्ही अधिकाधिक उत्तम पणे हे करत असता जेव्हा तुम्ही स्फटिकरुपी बुद्धिमत्ता या संदर्भात बोलता तेव्हा तुम्ही भूतकाळातील अनुभवांचा वापर करता भूत काळामध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीशी तुम्ही कसे जुळवून घेतलेले होते आणि त्याचा काय परिणाम राहिलेला होता या अनुभवावर आधारित जेव्हा एखादी नवीन समस्या उत्पन्न होते तेव्हा तुम्ही त्याला मॅप करण्याचा प्रयत्न करता हीच स्फटिकरुपी बुद्धिमत्ता आहे योग्यता आवड व्यक्तिमत्व आणि कौशल्य योग्यता या कन्स्ट्रक्ट विषयी आपण बोलत आहोत त्यांचा एकमेकांशी अगदी जवळून संबंध असतो एखाद्या क्षेत्रामध्ये कौशल्य पूर्ण कामगिरी करण्यासाठी या घटकांचा एकत्रित सहयोग असतो मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे की दोन व्यक्ती ज्यांचा आई क्यू सारखा आहे परंतु त्यांच्या एप्टीट्यूड मूल्यांकनाचा स्कोर हा वेगवेगळा असू शकतो आपल्या दोघांच्या आई क्यू हा सारखा असला तरी होऊ शकते कि मी अवकाशीय क्षमतेमध्ये चांगला असेल आणि तुम्ही यांत्रिक क्षमतेमध्ये किंवा भाषिक क्षमतेवर माझ्यापेक्षा चांगले असाल किंवा कुणी क्लरिकल कामांमध्ये अधिक सक्षम असेल हे घडत असते दुसरे म्हणजे तुमची रुची किती प्रमाणात आहे रुची किंवा आवड तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास मदत करते आपण सुरुवातीलाच पी व्ही सिंधू ची चित्रफित बघितलेली आहे तिने रजत पदक प्राप्त केल्यानंतर तिचे आई वडील आणि प्रशिक्षक तिच्या खेळाविषयी समर्पण बद्दल बोलत होते तिने खेळावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावे म्हणून तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी तिचा मोबाईल फोन सुद्धा जप्त केलेला होता तिला फक्त तिच्या आईवडिलांसोबतच फोनवर बोलण्याची मुभा होती आणि तीही अल्प काळासाठी ती तंदुरुस्त राहावी म्हणून बऱ्याच वेळा तिचे प्रशिक्षक काही खाद्यपदार्थ तिच्या जेवणाच्या थाळी मधून काढून घ्यायचे तिचे वजन वाढू नये किंवा तिचे लक्ष विचलीत होऊ नये यासाठी तिच्या प्रशिक्षकांनी पूर्ण प्रयत्न केले तुम्हाला खेळामध्ये खूप आवड आहे आणि त्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टींचा त्याग करायला तयार आहात यामुळे काय घडते तुमची आवड तुम्हाला लक्ष अधिक केंद्रित करायला मदत करते ज्यामुळे तुमचा एप्टीट्यूड अधिक प्रगल्भ आणि विकसित होतो याचा परिणाम म्हणून तुम्ही रजत पदक जिंकता 'व्यक्तिमत्व' याविषयी आपण पुढे बोलणार आहोत व्यक्तिमत्व हा वैयक्तिक फरक आहे प्रत्येक व्यक्तीचे विचार भावना आणि वर्तन एकमेकांपेक्षा वैशिष्टपूर्णरित्या भिन्न असते मी एक खिलाडूवृत्ती असलेले व्यक्तिमत्व आहे म्हणून या क्षेत्रामध्ये मला यश मिळते मला खेळा मध्ये रुची आहे म्हणून यश मिळते मला एप्टीट्यूड आहे म्हणून यश मिळते किंवा त्यासाठी लागणारे कौशल्य माझ्याकडे आहे म्हणून मला यश मिळते ही एक रंजक गोष्ट आहे खरे पाहता हा परिणाम सगळ्या घटकांनी मिळून झालेला असतो तुमच्यामध्ये एखादे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे म्हणून तुम्ही बॅडमिंटन खेळाडू बनू शकत नाही परंतु जर तुमच्यात धैर्य असेल तर तुम्ही अधिक संवेदनक्षम असता हे तुमचे व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहेत जे तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये टॅलेंट चा अधिकाधिक वापर करण्यास मदत करते व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची भूमिका असते कौशल्य हे निश्चितच महत्त्वाचे आहे जे अधिकाधिक सराव करून प्राप्त केल्या जाऊ शकते हे करीत असताना एप्टीट्यूड ची गरज भासते जर तुमच्याकडे एप्टीट्यूड असेल तरच तुम्ही सहज रित्या कौशल्य प्राप्त करू शकता किमान प्रशिक्षण सतत फोकस अत्यंत लवचिक वर्तन विशिष्ट क्षेत्रांमध्ये यश संपादन करण्यासाठी आवश्यक असतात हे सगळे घटक एकत्रित परिणाम करीत असले तरी आपण त्यांना वेगवेगळे अभ्यासत असतो व्यक्तिमत्व योग्यता बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांना आपण एकाच डोमेन मध्ये समाविष्ट करत नाही परंतु आपण त्यांना येथे एकत्रितपणे अभ्यासत आहोत कारण जीवनातील यश या सगळ्या घटकांच्या एकत्रित परिणाम यांवर अवलंबून असते आता आपण एप्टीट्यूड चाचणी विषयी बोलू विविध प्रकारच्या एप्टीट्यूड चाचण्या उपलब्ध आहेत जसे यांत्रिक संगीत कारकुनी कला शैक्षणिक संख्यात्मक आणि शब्द प्रवाह या चाचण्या एप्टीट्यूड मोजण्यासाठी उपयोगात येतात मानसशास्त्रज्ञांनी एप्टीट्यूड मोजण्यासाठी या चाचण्या विकसित केलेल्या आहेत अनेक चाचण्या या विदेशात विकसित करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे अनेक चाचण्या या आपल्या देशांमध्ये सुद्धा विकसित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी काहींचा उल्लेख मी येथे करत आहे डिफरन्सियल एप्टीट्यूड टेस्ट ज्याला डी ए टी सुद्धा संबोधतात जनरल एप्टीट्यूड टेस्ट बॅटरी गिलफोर्ड झिमरमॅन एप्टीट्यूड सर्वे कम्प्रेहेंसिव अबिलिटी बॅटरी मेक्यानिकल एप्टीट्यूड टेस्ट डेट्रॉईट क्लरिकल एप्टीट्यूड टेस्ट सीशोर म्युझिकल एप्टीट्यूड टेस्ट एप्टीट्यूड टेस्ट फॉर ग्राफिक आर्ट स्कोलेस्टिक एप्टीट्यूड टेस्ट मिनेसोटा इंजिनिअरिंग ऍनलॉजिकल टेस्ट इंडिया सायंटिफिक एप्टीट्यूड टेस्ट या काही चाचण्या पैकी आहेत विशेष करून मी डिफरन्सियल एप्टीट्यूड टेस्ट विषयी बोलणार आहे डिफरन्सियल एप्टीट्यूड टेस्ट मध्ये सहा प्रकारच्या चाचण्या असतात तोंडी तर्क संख्यात्मक क्षमता गोषवारा तर्क मेकॅनिकल रीझनिंग स्पेस संबंध आणि भाषेचा वापर तोंडी तर्कमध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले असतात आणि त्यासाठी निर्धारित वेळ दिलेली असते आणि या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे असतात 30 प्रश्न असतात आणि 20 मिनिटांचा वेळ असते यामध्ये शाब्दिक उपमा च्या आकारात वैचारिक क्षमता तपासली जाते संख्यात्मक क्षमता यामध्ये 25 प्रश्न असतात आणि 20 मिनिटांचा वेळ दिलेला असतो यामध्ये संख्या यासंदर्भात तुमची क्षमता तपासली जाते अंकांमध्ये असलेले संबंध समजून घेण्याची तुमची क्षमता तपासली जाते गोषवारा तर्क मध्ये 30 प्रश्न असतात आणि 15 मिनिटांचा वेळ असतो यामध्ये अशाब्दिक प्रक्रियेच्या माध्यमातून क्षमता तपासली जाते मेकॅनिकल रिझनिंग मध्ये 45 प्रश्न आणि 20 मिनिटांचा वेळ असतो यामध्ये यांत्रिक साधने आणि यंत्रसामग्री चळवळीचे प्राथमिक तत्त्वे समजून घेण्याची क्षमता तपासली जाते स्पेस संबंध मध्ये 35 प्रश्न आणि 15 मिनिटांचा वेळ दिलेला असतो 2 डी प्रतिमेला 3 डी प्रतिमेत कल्पना करण्याची क्षमता यामध्ये तपासली जाते सर्वात शेवटी म्हणजे भाषेचा वापर यामध्ये शुद्धलेखन व्याकरण संदर्भातील चुका तपासल्या जातात यामध्ये 30 प्रश्न असतात आणि 12 मिनिटांचा वेळ दिलेला असतो डीफरन्सियल एप्टीट्यूड बॅटरी मध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचण्या विषयी आपण बोलू सर्वात पहिले म्हणजे भाषेचा वापर तुमच्याकडे ही रिस्पॉन्स शीट आहे यात पहिला भाग हा स्पेलिंग चा आहे आणि दुसरा भाग हा वाक्यांचा आहे तुम्ही रेडिओ बटन बघू शकता जेथे तुम्हाला रिस्पॉन्स नोंदवायचा आहे स्पेलिंग च्या भागात 100 प्रश्न दिलेले आहेत काही स्पेलिंग बरोबर आहेत आणि काही स्पेलिंग चुकलेले आहेत तुम्हाला चुकीच्या स्पेलिंग समोर दिलेल्या बबल मध्ये क्रॉस करायचा आहे वाक्याच्या भागामध्ये 50 वाक्य दिलेले आहेत हे वाक्य तुकड्यांमध्ये दिलेले आहे तुम्ही एक वाक्य बघू शकता वेअर वि गोइंग टू द ऑफिस नेक्स्ट विक एट ऑल were we going to the office next week at all या वाक्यातील एका भागामध्ये चुका आहेत तुम्हाला त्या चुका शोधून त्याच्या पुढील बबल मध्ये क्रॉस करायचा आहे अशाप्रकारे भाषिक क्षमता तपासल्या जाते निर्धारित वेळेमध्ये तुम्ही किती चुका शोधून काढल्या यावर तुमची भाषेची एप्टीट्यूड अवलंबून असते दुसरे म्हणजे वर्बल रीजनिंग येथे पण तुम्ही उत्तर पत्रिका बघू शकता यामध्ये 50 वाक्य दिलेले असतात मी ते तुम्हाला वाचून दाखवितो 'डॅश इज टू उत्तर प्रदेश एज यु के इज टू' आणि नंतर पर्याय दिलेले आहे तुम्हाला हे बघून स्वतंत्र उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर नोंदवायचे आहेत अशाप्रकारे वर्बल रीजनिंग मॅप होते क्लरिकल स्पीड आणि अचूकता तुम्ही पुन्हा एकदा येथे बघू शकता यामध्ये दोन भाग आहेत भाग 1 आणि भाग 2 ही उत्तर पत्रिका आहे आणि ही प्रश्नपत्रिका पहिल्या भागामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ज्यांचे पालन तुम्हाला करायचे आहे तुम्ही बघू शकता की क्लरिकल स्पीड आणि अचूकता आहे तुम्ही किती अचूकपणे आणि जलद गतीने काम काम करू शकता हे यामध्ये बघितले जाते तुम्ही बँकिंग सर्विसेस करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षा आठवा एकाच शब्दाचे अनेक स्पेलिंग दिलेले असतात ज्यातून तुम्हाला योग्य स्पेलिंग निवडायचे असते आणि तेही लवकरात लवकर म्हणून येथे फक्त अचूक राहणेच महत्त्वाचे नाही तर वेळेचे बंधनही तेवढेच महत्त्वाचे आहे आता आपण गोषवारा तर्क विषयी बघू पुन्हा मी तुम्हाला उत्तर पत्रिका दाखवितो अशा प्रकारचे प्रॉब्लेम फिगर दिलेले असतात ज्यातून तुम्हाला हे ठरवायचे असते की नेक्स्ट स्टेप काय असेल आणि त्यातून तुम्हाला अचूक उत्तर शोधायचे असते त्यानंतर आपण नुमेरिकल एबिलिटी विषयी बघू तुम्ही तुमची गणिताची चाचणी आठवू शकता ज्यामध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार वजाबाकी घनफळ किंवा एखाद्या वस्तूची किंमत काढणे अशा प्रकारचे प्रश्न असायचे तुम्ही किती अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत हे प्रश्न सोडवू शकता यावर आधारित परीक्षा असायची नंतर अवकाशीय संबंध यात सुद्धा तुम्ही उत्तर पत्रिका बघू शकता यामध्ये सुद्धा बबल्स दिलेले आहेत येथे काही पॅटर्न दिलेले आहेत तुम्हाला विचार करावा लागतो की कुठले अचूक उत्तर असेल 2 डी प्रतिमे सारखा दिसतो दिलेल्या अ ब क ड पर्यायांमध्ये 3 डी स्केचेस आहेत ज्यामध्ये एक किंवा दोन बाजू रंगविलेल्या आहेत 5 पर्यायांपैकी कुठला पर्याय योग्य आहे हे तुम्हाला शोधायचे आहे शेवटी आपण बघू मेक्यानिकल रीजनिंग येथे सुद्धा उत्तर पत्रिकेचे प्रारूप तसेच आहे येथे सुद्धा बबल्स आहेत यामध्ये तुम्हाला प्रश्न असतील आणि प्रश्नांमध्ये प्रतिमा तसेच वाक्य असतील उदाहरणार्थ एका प्रश्नांमध्ये रोलिंग वेट प्लॅंक वर ठेवलेले आहे दोन व्यक्ती त्याला पकडून आहे आणि प्रश्नामध्ये विचारलेले आहे की जास्त लोड कुणाकडे आहे आपण बघू शकतो की जो व्यक्ती बी साईडला आहे त्याच्याकडे वजन जास्त आहे प्रश्नामध्ये विचारलेले आहे की या दोघांपैकी कुणाकडे जास्त लोड आहे उदाहरणार्थ तुम्हाला शाफ्ट दिलेला आहे आणि विचारलेले आहे की कोणता शाफ्ट हळू वळेल तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत अ ब क उत्तर देण्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेली असते अशाप्रकारे तुमचा एप्टीट्यूड मोजल्या जातो डी ए टी मध्ये विविध चाचण्यांच्या माध्यमातून योग्यता कारकुनी यांत्रिक स्थानिक भाषा तुम्ही जो स्कोअर प्राप्त करता तो स्कोअर विचारात घेतल्या जातो आणि त्याच्या आधारावर तुमची मजबूत बाजू ठरविल्या जाते योग्य प्रशिक्षण घेऊन तुम्ही जर त्या विशिष्ट गोष्टीवर म्हणजे तुमच्या मजबूत बाजूवर जर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही त्यामध्ये अभूतपूर्व यश संपादन करू शकता येथे आपण एप्टीट्यूड वरील चर्चा थांबवू मुख्य शब्द एप्टीट्यूड इंटेलिजन्स इंटरेस्ट पर्सनॅलिटी स्कील डी ए टी एप्टीट्यूड टेस्टिंग aptitude intelligence interest personality skill DAT aptitude testing